तर आपण पुन्हा आलो आहोत तेव्हा आता आपण सायनोसॉइडल सिग्नल चे रिप्रेझेंटेशन हे फेजर च्या द्वारे पाहू तेव्हा इथे खरोखर पहिली गोष्ट म्हणजे आपले अंडरस्टॅंडिंग स्पष्ट असले पाहिजे म्हणजेच उदाहरणे सोडवण्यासाठी किंवा संकल्पना समजण्यासाठी हे स्पष्ट असणे आवश्यक आहे तेव्हा पाहूयात आपण हे कसे करू शकतो तर सायनोसॉइडल सिग्नल चे रिप्रेझेंटेशन हे फेजर च्या द्वारे पाहू जर इथे पाहिले तर तुम्हाला हे OA दिसत आहे तेव्हा OA ही या केंद्र 'O' असलेल्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही त्रिज्या सायनोसॉइडल सिग्नल ची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे हे होल्टेज किंवा करंट असू शकते तर इथे या पोझिशनला हे अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरत आहे तेव्हा या केस मध्ये जर समजा हे उभे प्रोजेक्शन घेतले तर हे AB आहे तेव्हा हे AB वर्टीकल प्रोजेक्शन OA आहे हे वर्टीकल प्रोजेक्शन sin θ आहे म्हणजेच AB OA sin θ म्हणून OA ही या सायनोसॉइडल सिग्नलची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे उदाहरणार्थ समजा OA i तेव्हा i हा करंट सिग्नल आहे आणि याची मॅक्सिमम व्हॅल्यू OA m आहे म्हणजेच ही या करंटची पिक व्हॅल्यू आहे म्हणून हे m sin θ असे येईल आणि हे AB हे देखील मॅक्सिमम व्हॅल्यू आहे म्हणून इथे देखील AB m sin θ होईल आता हे साफ करूया हे AB वर्टीकल प्रोजेक्शन आहे आणि हे m sin θ आहे माफ करा आता जेव्हा θ 0 असेल तेव्हा AB 0 येईल म्हणून जेव्हा θ 0 असेल तेव्हा प्रोजेक्शन करा तर हे ओरिजीन आहे इथून हे सुरू होत आहे आता जर θ ची दुसरी व्हॅल्यू घेतली तर त्यासाठी हे AB m sin θ होईल याप्रमाणे इथे दुसरा पॉईंट घ्या त्याच प्रमाणे इथे अजून दुसरा पॉईंट इथे अजून वेगळा पॉईंट घ्या अशाप्रकारे ही θ ची व्हॅल्यू वाढवत जा आता अशा प्रकारे जेव्हा हे पुन्हा त्याच पॉइंटला म्हणजेच OA ला इथे परत येईल इथे अजून एक पॉईंट घ्या त्याच प्रमाणे जेव्हा θ 90o ला येईल तेव्हा AB m असेल म्हणून इथे प्रोजेक्शन घ्या ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे तेव्हा जर हे प्लॉट केले तर हा ग्राफ असा येईल आता जेव्हा आपण या θ 90o पलीकडे जाऊ तेव्हा पुन्हा प्रोजेक्शन घ्या जर हा पॉईंट इथे आला तर या बाजूला θ वाढत जात आहे त्याचप्रमाणे जेव्हा हे इथे येईल तेव्हा पुन्हा θ हा 90o पेक्षा जास्त असणार आहे म्हणून ते इथे असणार आहे म्हणून हा पॉईंट इथे येईल त्याचप्रमाणे जेव्हा हे इथे येईल तेव्हा हा पॉईंट इथे असेल आणि शेवटी तो θ 180 o असणार आहे आणि पुन्हा ते 0 ला येणार आहे जर हे सर्व पॉईंट घेऊन जॉईन केले आणि प्लॉट केले तर हा साईन कर्व्ह मिळतो हे शेवटी साइन चे जनरेशन असे OA रोटे करून मिळत आहे तेव्हा हे इथे त्याच पोझिशन ला येत आहे अशाप्रकारे हे मूव्ह होत आहे आणि हे 180 o ला येत आहे नंतर हे 270 oआहे आणि नंतर हे इथे 360 o ला आहे तर हे असे मूव्ह होत आहे म्हणून हे माझे 90o आहे हे 180 o आहे आणि हे 270 o आहे आणि शेवटी हा पॉईंट 360 oआहे तर जेव्हा हे या बाजूला येईल तेव्हा ही व्हॅल्यू पुन्हा निगेटिव्ह होईल म्हणून या पॉईंट साठी हे इथे कुठेतरी असेल या पॉईंटपासून अशाप्रकारे ते येत आहे आणि शेवटी 360o पर्यंत येत आहे यालाच सायनोसॉइडल सिग्नल चे जनरेशन असे म्हणतात म्हणजेच अशाप्रकारे कुठल्याही व्होल्टेज आणि करंट ची मॅक्सिमम व्हॅल्यू घ्या आणि नंतर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह करा आणि त्यानुसार θ हा 0 ते 360 o मध्ये वाढत जाईल आणि जर आपण हे असे प्लॉट केले आणि हे OA व AB चे वर्टीकल प्रोजेक्शन m sin θ असे घेतले आणि जर प्रत्येक पॉईंट घेऊन हे प्लॉट केले तर आपल्याला सायनोसॉइडल सिग्नल मिळतो तर हे असे सायनोसॉइडल सिग्नल किंवा फेजर चे रिप्रेझेंटेशन आहे म्हणजेच फेजर हे रोटेटिंग वेक्टर आहे कारण 0 आणि 360 o मधील अँगुलर लाईन आहे आणि इथे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये किंवा क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत आहे म्हणजेच वोल्टेज हे खरेतर फेजर क्वांटिटी आहे परंतु इम्पीडन्स जेव्हा आपण Z r jX असे लिहितो तेव्हा हा इम्पीडन्स फेजर क्वांटिटी नाही आपण हे फेजर क्वांटिटी का नाही ते नंतर पाहू या परंतु वोल्टेज आणि करंट या फेजर कॉन्टिटी आहेत आणि फेजर हे रोटेटिंग व्हेक्टर आहे हे काय आहे हे सायनोसॉइडल जनरेशन आणि सर्व काही इथे दिलेले आहे इथे हे ω 2πf आहे म्हणून इथे हे m sin 2πf t असे लिहिलेले आहे तर हे सर्व काही इथे आहे हे एक्सप्रेशन काय आहे ते इथे दिलेले आहे आता आपल्याला काही विशिष्ट गोष्टी समजून घ्यायच्या आहेत इथे हे लिहिलेले आहे हे वेगळे आहे हे थोडे नंतर वाचूया परंतु आता फक्त ऐका समजा करंट आणि व्होल्टेजची वेव्हफॉर्म आहे तर की एक व्होल्टेज वेव्हफॉर्म आहे आता हे आतील वर्तुळ आहे हे OB या वेळेला व्होल्टेजची आहे म्हणजेच उदाहरणार्थ या होल्टेज Z साठी OB Vm आहे स्केल ही दुसरी गोष्ट आहे सध्या ती विसरून जा आपल्याला ही गोष्ट समजून घ्यायची आहे आणि त्यावेळी हे करंट OA आहे म्हणजेच त्यावेळेला करंट पोझिशन ही OA असेल आणि हा या होल्टेज व करंट मधील अँगल आहे हा अँगल ϕ आहे आता त्याच प्रमाणे हे दोन्ही या ϕ अँगल मध्ये अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन ने रोटेट होत आहेत म्हणजेच ω दिलेले आहे तर ω 2πf आहे इथे f ही फ्रिक्वेन्सी आहे आणि हे अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन ने रोटेट होत आहे आता जर ही वोल्टेज वेव्हफॉर्म आणि करंट वेव्हफॉर्म घेतली आणि समजा जेव्हा OA करंट या A पोझिशन वर असेल आणि होल्टेज V वर असेल आणि हा ϕ असेल व ते अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन ने रोटेट होत असतील आणि ω ही फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तेव्हा f ही फ्रिक्वेन्सी आहे आणि ω 2πf आहे तर या केस मध्ये हे मूव्ह होत आहे म्हणजेच B आणि A मधील अँगल हा पोझिशन काहीही असली तरी कॉन्स्टंट राहतो उदाहरणार्थ समजा जर B इथे कुठेतरी असेल आणि A इथे कुठेतरी असेल हा अँगल ϕ नेहमी कॉन्स्टंट असतो कारण हे दोन्ही सोबतच अँटीक्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहेत आणि फ्रिक्वेन्सी देखील सारखीच आहे तेव्हा या केस मध्ये काय घडेल आणि जर व्होल्टेज चे प्रोजेक्शन या पॉईंट पासून बनवले हा कोणताही पॉइंट असू शकतो जेव्हा हे इथून येत आहे तेव्हा हा पॉईंट आहे आणि जेव्हा हे 90o पेक्षा जास्त होईल तेव्हा शेवटी Vm ही पिक व्हॅल्यू असणार आहे हे पुढे जाईल आणि पुन्हा 0 ला येईल आणि पुन्हा ते असे मूव्ह होईल त्याचप्रमाणे जेव्हा हा OA या m वर येईल म्हणजे तो θ 0 या पॉइंटला येतो तेव्हा या केस मध्ये काय घडेल तर या पॉइंटला हे सुरू होईल आणि अशाप्रकारे ही सायनोसॉइडल करंट वेव्हफॉर्म आणि ही वोल्टेजची देखील सायनोसॉइडल वेव्हफॉर्म असणार आहे परंतु या θ 0 पॉइंटला ती करंट वेव्हफॉर्म इथे सुरू होईल कारण इथे ही पोझिशन आहे आणि हे व्होल्टेज इथे सुरू होईल तर अशाप्रकारे या व्होल्टेज आणि करंट च्या सायनोसॉइडल वेव्हफॉर्म जनरेट होतात परंतु या दोघांमधील अँगल कॉन्स्टंट राहतो उदाहरणार्थ म्हणून इथे फक्त होल्टेज आणि करंट या दोन क्वांटिटी घेतल्या आहेत हे OB आणि OA ने रिप्रेझेंट केले आहे सर्व काही इथे लिहिलेले आहे इथे OB हे फेजर करंट फेजर डायग्राम ला लीड होत आहे असे दाखवले आहे तेव्हा लीडिंग म्हणजे काय म्हणजेच लीडिंग किंवा लॅगिंग तेव्हा या केसमध्ये काय घडेल आधी आपल्याला लीडिंग आणि लॅगिंग काय आहे ते समजून घ्यावे लागेल आणि नंतर आपण यावर येऊ तर आधी हे पाहू आता प्रश्न असा आहे की लीडिंग म्हणजे काय आणि या दोन वेव्हफॉर्म मध्ये तुम्हाला दिसत आहे की एक वेव्हफॉर्म तिच्या पिक व्हॅल्यू ला पोहोचत आहे इथे मॅग्नीट्युड विसरून जा आणि दुसरी वेव्हफॉर्म तिच्या पिक व्हॅल्यूला दुसऱ्या वेव्हफॉर्मच्या थोडी आधीच पोहोचत आहे म्हणून या केस मध्ये ही होल्टेज वेव्हफॉर्म आहे आणि ही तिच्या पिक व्हॅल्यू ला करंट वेव्हफॉर्म च्या आधी पोहोचत आहे कारण जेव्हा ही तिच्या पिक व्हॅल्यू ला पोहोचत आहे तेव्हा करंट इथे आहे आणि म्हणून होल्टेज तिच्या पिक व्हॅल्यू ला करंट च्या आधी पोहोचत आहे ही एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही होल्टेज वेव्हफॉर्म करंटच्या आधी 0 ला येत आहे तर दोन प्रकारे हे करता येते तेव्हा या केसमध्ये होल्टेज वेव्हफॉर्म करंटच्या आधी पीक ला जात आहे म्हणजेच इथे होल्टेज करंटला लीडिंग आहे किंवा दुसर्या प्रकारे होल्टेज वेव्हफॉर्म करंटच्या आधी 0 ला येत आहे म्हणजेच होल्टेज करंट ला लीडिंग आहे आणि हा अँगल ϕ आहे तेव्हा हा अँगल ϕ आहे हा होल्टेज आणि करंट मधील अँगल आहे हा अँगल π किंवा पीक डिफरन्स आहे हा अँगल हा डिफरन्स ϕ आहे तेव्हा लीडिंग म्हणजेच समजा आपल्याकडे व्होल्टेज आणि करंट वेव्हफॉर्म आहेत आणि जर व्होल्टेज वेव्हफॉर्म करंटच्या आधी पीक ला जात आहे म्हणजेच इथे व्होल्टेज करंटला लीडिंग आहे किंवा जर व्होल्टेज वेव्हफॉर्म करंटच्या आधी 0 ला येत आहे म्हणजेच होल्टेज करंटला लीडिंग आहे आणि दुसऱ्या प्रकारे करंटचे पीक व्होल्टेजच्या नंतर येत आहे म्हणजेच करंट वोल्टेज पेक्षा लॅगिंग आहे किंवा करंट हे होल्टेज पेक्षा 0 ला नंतर पोहोचत आहे म्हणून करंट वोल्टेज पेक्षा लॅगिंग आहे तेव्हा हा डिफरन्स ϕ आहे किंवा पीक टू पिक डिफरन्स ϕ आहे तर ही अशी लीडिंग किंवा लॅगिंग ची संकल्पना आहे तेव्हा या टेस्टमध्ये काय घडेल इथे होल्टेज करंटला लीडिंग आहेआणि हा अँगल ϕ आहे तेव्हा जर हा माझा करंट सिग्नल आहे म्हणजे माझे v Vm sin ω t आणि करंट i Im sin ω t आहे आणि θ ω t म्हणून हे Vm sin ω t आहे तर हा करंट सिग्नल आहे परंतु या केस मध्ये व्होल्टेज ϕ या अँगल ने लेडींग होत आहे माफ करा हे व्होल्टेज नाही हे करंट आहे हे करंट चुकीने व्होल्टेज असे लिहिले गेले आहे तेव्हा करंट Im sin ω t आहे तर ही करंटची वेव्हफॉर्म आहे आता व्होल्टेजच्या केस मध्ये व्होल्टेज हे करंट पेक्षा ϕ अँगल ने लीडिंग आहे म्हणून या केस मध्ये व्होल्टेज v Vm sin ω t ϕ असे लिहावे लागेल कारण हा θ असा या पोझिशन पासून ते या पोझिशन पर्यंत मूव्ह होत आहे म्हणून हे sin ω t ϕ असे येईल कारण व्होल्टेज हे करंट पेक्षा ϕ अँगल ने लीडिंग आहे म्हणून अँगल ϕ हा पॉझिटिव्ह असेल तेव्हा आपण v Vm sin ω t ϕ असे लिहू शकतो म्हणजेच फेजर मध्ये जर समजा हे फेजर m sin ω t असे लिहिले म्हणजेच माझी करंटची RMS व्हॅल्यू ही Vm√ 2 एवढी असेल तर याला RMS व्हॅल्यू असे म्हणतात आपण हे Vm√ 2 असे लिहू शकतो आणि अँगल 0 o आहे कारण हे Vm sin ω t आहे पण इथे तसे त्यासोबत काही नाही म्हण आपण असे लिहू शकतो जेव्हा केव्हा हे लिहायचे असे तेव्हा हे Vm√ 2 अँगल 0 ल असे लिहावे लागेल आणि म्हणूनच इथे सुरुवातीला मी हा बाण दाखवला होता हे फेजर क्वांटिटी आहे असे दर्शवते आणि हे अँगल 0 o आहे असे लिहू शकतो तर इथे बाण नाही म्हणजेच हे मॅग्निट्युड आहे आणि ही RMS व्हॅल्यू आहे म्हणजेच जेव्हा आपण हे Vm √2 असे लिहितो तेव्हा ही RMS व्हॅल्यू असते हे आपण आधी पाहिले आहे आणि अँगल 0 o आहे जर अँगल 0 असेल तर काहीवेळा हे स्मॉल किंवा कॅपिटल लेटर मध्ये लिहू शकतो त्याचा काही परिणाम होत नाही आता या व्होल्टेजच्या केस मध्ये व्होल्टेज v Vm sin ω t ϕ असे लिहिले आहे तेव्हा कुणी त्याला फेजर नोटेशन मध्ये v🠂 असे लिहू शकतो हा अँरो म्हणजेच हे दुसर्या प्रकारे दर्शवले आहे परंतु v म्हणजे ही RMS व्हॅल्यू Vm√ 2 आहे नंतर हा अँगल ϕ आहे कारण हा लीडिंग अँगल आहे तर हा अँगल ϕ असला पाहिजे म्हणजेच हे V अँगल ϕ V angle ϕ असे लिहिता येऊ शकते V की RMS व्हॅल्यू आहे परंतु इथे आरो नाही म्हणजेच हे RMS व्हॅल्यूचे मॅग्निट्युड आहे म्हणून v Vm√ 2 RMS व्हॅल्यू जेव्हा आपण उदाहरणे सोडवून तेव्हा जोपर्यंत हे स्पेसिफाय केलेले नाही तोपर्यंत आपण ही RMS व्हॅल्यू घेऊ तर हे V अँगल ϕ आहे आता प्रश्न असा आहे की जर हे माझे करंट I चा अँगल 0 o असेल आणि माझे v V अँगल ϕ असेल नंतर जर या व्हेक्टर डायग्राम ची फेजर डायग्राम केली परंतु फेजर हे रोटेटिंग आहे फक्त हा फरक पाहायला मिळेल तेव्हा जर हे काढले समजा ही माझी रेफरन्स लाईन अँगल 0 ला आहे आणि जेव्हा माझे व्होल्टेज V अँगल ϕ आहे तर हे माझे व्होल्टेज आहे आणि हा अँगल ϕ आहे म्हणजेच खरोखर व्होल्टेज v हे करंट I ला अँगल ϕ ने लीड करत आहे किंवा हे दुसर्या प्रकारे लिहू शकतो जर हे व्होल्टेज v रेफरन्स म्हणून घेतले तर हे असे माझे करंट असेल तेव्हा या केस मध्ये देखील हा अँगल ϕ आहे तेव्हा हे सारखेच आहे जर मी हे असे काढले तर हे माझे व्होल्टेज v आहे आणि हा अँगल ϕ आहे तर आता हे असे आणून काय करणार तर हे फक्त या अँगल ϕ ने रोटेट करावे लागेल म्हणून v हे असे येईल आणि ते असे होईल तेव्हा परत करंट i हे इथे देखील अँगल ϕ ने वोल्टेज v पेक्षा लेगिंग आहे किंवा v हे करंट i ला अँगल ϕ ने लीड होत आहे किंवा करंट i हे Vϕ ने लीड होत आहे तर ही लीडिंग आणि लेगिंगची अशी संकल्पना आहे म्हणजेच जर आपल्याकडे 2 वेव्हफॉर्म असतील तर कोणती वेव्हफॉर्म तिच्या पिक व्हॅल्यूला आधी पोहोचते ती क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीला लीड होत असते किंवा कोणती क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटी च्या आधी 0 ला पोहोचते ती क्वांटिटी लीडिंग असते तर आशा आहे की तुम्हाला हे समजले असेल तेव्हा या गोष्टी फारच सोप्या आहेत या नोट्स मध्ये या गोष्टी पुढच्या 345 पेजेस वर फारच जवळ जवळ लिहिल्या आहेत इथे सर्व काही या लीडिंग आणि लेगिंग बद्दल लिहिलेले आहे तर अशीही लीडिंग आणि लेगिंग ची संकल्पना आहे तेव्हा म्हणूनच इथे या दुसऱ्या गोष्टी दिल्या आहेत या डायग्राम मध्ये जे काही सांगितले आहे म्हणजेच जर हे v V अँगल ϕ असे बनवले आणि हे अँगल ϕ असे सांगितले आहे म्हणून हे v लीडिंग आहे किंवा या V पासून ते लीड होत आहे की लॅग होत आहे हे देखील इथे लिहिले आहे जर हे v V अँगल 0 रेफरन्स असे घेतले तर हा अँगल ϕ होईल ही गोष्ट आणि या दोन गोष्टी सारख्याच आहेत इथे देखील जर v हे अँगल 0 o ला घेतले तर हे V ϕo ने लॅग होईल किंवा v हे ϕo ने लीड होईल इथे देखील जर हे v रेफरन्स घेतले तर हे v ϕo ने लीड होत आहे किंवा V ϕo ने लॅग होत आहे तर असे हे सारखेच लिहू शकतो आणि म्हणूनच फक्त समजण्यासाठी हे इथे Vm sin ω t असे घेतले आहे या केस मध्ये करंट हे Im sin ω t ϕ ऐवजी ϕ असेल तेव्हा अशीही लीडिंग किंवा लॅगिंग ची संकल्पना आहे तर ही तीच गोष्ट आहे हे करंट रेफरन्स फेजर दिले आहे इथे हे स्मॉल लेटर ने लिहिले आहे आणि इथे हे कॅपिटल मध्ये लिहिले आहे परंतु त्याने काही फरक पडत नाही तर हे वोल्टेज V आहे आणि हे व्होल्टेज रेफरन्स फेजर म्हणून घेतले आहे इथे देखील हे v ϕ ने लीडिंग होत आहे किंवा या V पासून हे ϕ ने होत आहे आणि इथे देखील हे हे v ϕ ने रीडिंग होत आहे किंवा या V पासून हे ϕ ने लॅग होत आहे हे करंट रेफरन्स फेजर म्हणून आहे इथे हे व्होल्टेज आहे कारण इथे व्होल्टेज रेफरन्स फेजर म्हणून घेतले आहे आणि इथे करंट रेफरन्स फेजर म्हणून घेतले आहे परंतु जेव्हा आपण उदाहरणे सोडवून तेव्हा अर्थ आणि इतर गोष्टी देखील सारख्याच असणार आहेत तिथे कुठेही बदल नसेल तर अशीही व्होल्टेज आणि करंट ची लीडिंग आणि लॅगिंग ची संकल्पना आहे आणि हे सायनोसाइडल वेव्हफॉर्म चे जनरेशन आहे आता पुढे हे फिजिक्स मधील वेक्टर एनालिसिस आहे यामध्ये 2 फेजर चे एडिशन आणि सबट्रॅक्शन आहे ज्या पद्धतीने वेक्टर मध्ये केले होते त्याच प्रमाणे इथे देखील करायचे आहे समजा हे माझे V1 आहे आणि हा अँगल θ1 आहे आणि मला हे या वेक्टर V2 सोबत एड करायचे आहे आणि अँगल θ2 दिलेला आहे तेव्हा v A V1 V2 आणि हा एरो दिलेला आहे म्हणजेच हे फेजर आहे असे दर्शवते तेव्हा याला वेक्टर एनालिसिस असे म्हणतात हे फिजिक्स प्रमाणे आहे तेव्हा ही आडवी लाईन रेफरन्स आहे इथे देखील हे रेफरन्स आहे तिथे ही सबट्रॅक्शन आहे तर हा माझा रिझल्टटंट आहे हे Va एडिशन साठी आहे आणि हे Vs सबट्रॅक्शन साठी आहे इथे हा एरो दाखवलेला नाही पण हा Vs आहे आणि हे V1 आहे आणि हे V2 आहे तेव्हा जर मला हे Vs शोधायचे आहे तर मी Vs V1 V2 असे सहज करू शकतो तेव्हा या केसमध्ये दोन प्रकारे करू शकतो तर पहिल्या प्रकारे म्हणजे जर हे V2 असे केले तर या बाजूला हे V2 असे होते म्हणजेच आता जर आपण फेजर एडिशन ला गेलो तर आता वेक्टर एडिशन करा म्हणून Vs V1 V2 होईल दुसऱ्या प्रकारे जर हे V2 आहे आणि हे V2 देखील असे यासोबत पॅरलल घ्या म्हणून Vs V1 होईल हे डायरेक्शन हा एरो इथे आहे तेव्हा हे V2 अशाप्रकारे किंवा असे आहे आपण ज्या पद्धतीने व्हेक्टर मध्ये केले आहे त्याचप्रमाणे इथेदेखील करायचे आहे परंतु ही फक्त अल्जिब्रिक सम नाही तर ही फेजर सम आहे आपण उदाहरणे सोडवू तेव्हा हे पाहूया आता फेजर हे कॉम्प्लेक्स नंबर आहे म्हणून इथे फेजर चे तीन इक्विव्हॅलंट नोटेशन आहेत जे हायर मॅथेमॅटिक्स higher mathematics मध्ये कॉम्प्लेक्स नंबरचे आहेत तेव्हा पहिला प्रकार म्हणजे पोलर फॉर्म यामध्ये जर आपण v V अँगल θ V angle θ असे लिहिले तर V हे मॅग्निट्युड आहे आणि θ अँगल आहे तेव्हा आपण हे V अँगल θ असे लिहू शकतो आता जर हे रेक्टअँगुलर फॉर्म मध्ये लिहिलेले तर ते v Vs cos θ j Vs sin θ असे असेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म यामध्ये v V e jθ असे लिहितात तिथे V हे मॅग्निट्युड आहे आणि e jθ आहे आणि e jθ cos θ j sin θ असे असते इथे हे e jθ cos θ j sin θ दिलेले आहे तर इथे θ हा एक अँगल आहे तेव्हा आता अजून एक गोष्ट आहे त्यावर आपण नंतर येऊ तसेच इथे अजून एक गोष्ट म्हणजे ऑपरेटर j हा कोणत्याही फेजर चे 90 o काउंटर क्लॉकवाईज रोटेशन करतो जो इथे मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणून अपलाय केलेला आहे म्हणून j 2 1 आहे तर ऑपरेटर j हा कोणत्याही फेजर चे 90 o काउंटर क्लॉकवाईज रोटेशन करतो जो इथे मल्टिप्लाइंग फॅक्टर म्हणून अपलाय केलेला आहे म्हणजेच j 2 1 आहे तर हा x आहे हा रियल एक्सिस आहे आणि हा इमॅजिनरी एक्सिस आहे तेव्हा या केसमध्ये जर हा j असेल तर याला इमॅजिनरी असे म्हणतात जेव्हा आपण यावर येऊ तेव्हा थोडे हे होल्ड करा थोडे वर न्या तर या केस मध्ये आता हा j 2आहे आणि j 2 1 आहे जेव्हा आपण j 3 घेतो तेव्हा हे j 3 j कारण j 3 j 2 j असते तर j 2 1 ही कॉम्प्लेक्स क्वांटिटी आहे आणि म्हणून j 3 j आणि शेवटी जेव्हा या पॉइंटला येतो तेव्हा हे j 4 1 आहे तर हे अशाप्रकारे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये मूव्ह होत आहे तेव्हा हे एक आणि हे v cos θ जर हे v cos θ आपण x कंपोनेंट घेतले तर v cos θ v xआणि Vs हा θ मध्ये असा आहे तेव्हा हे Vy Vs sin θ असे घ्या आणि हा रिझल्टन्ट v आहे तर मुळात v Vs cos θ j Vssin θ असे आहे तेव्हा याचाच अर्थ असा आहे की या v ला तिथे प्रत्येक वेळी आरो असणार आहे हे मी सांगणार नाही तुम्हाला समजेल तेव्हा हे v x j Vy असे आहे तर एडिशन किंवा सबट्रॅक्शन साठी फेजर रेक्टअँगुलर फॉर्म मध्ये एक्सप्रेस करणे सोईस्कर असते म्हणजेच हे रेक्टअँगुलर फॉर्म फॉर्म मध्ये करून घ्यावे लागते कारण एडिशन किंवा सबट्रॅक्शन साठी हे उपयोगी असते हा फेजर चा पोलर फॉर्म या दोन पार्ट मध्ये आहे एक मॅग्निट्युड आणि दुसरे फेज अँगल आहे कारण v हे मॅग्निट्युड आहे आणि θ हा अँगल आहे तेव्हा हे मॅग्निट्युड आणि अँगल असे आहे तर हे साफ करू या आणि कॉम्प्लेक्स नंबर चे ऑपरेशन मॅथेमॅटिक्स मधून पाहूया तेव्हा समजा इथे हे V1 e jθ1 असे घेतले आहे आणि हे V2 e jθ2 असे घेतले आहे नंतर जर हे V1 e jθ1 आणि हे V2 e jθ2 असे मल्टिप्लाय केले तर हे V1 V2 e jθ1 θ2 असे येते तर हे असे इथे लिहिलेले आहे हे तुम्ही V1 अँगल θ1 θ2 असे देखील लिहू शकतात म्हणजेच कुठलाही अँगल θ हा e jθ असा लिहिता येतो तेव्हा इथे अँगल θ1 θ2 e jθ1 θ2 तर हे असे इथे लिहिलेले आहे म्हणजे हे फक्त समजण्यासाठी V1 V2 cos θ1 θ2 j sin θ1 θ2 असे आहे तेव्हा हे असे देखील लिहू शकतो तर इथे हे V1 V2 म्हणजेच मॅग्निट्युड आहे आणि हे θ1 व θ2 हे अनुक्रमे या V1 V2 चे अँगल आहेत म्हणून त्याचप्रमाणे हे V1 V2 असेल तेव्हा इथे मी V1 V2 करतो म्हणजेच हे e jθ 1e jθ2 आहे तेव्हा ही डिव्हिजन असल्यामुळे हे e jθ1 θ2 असे होईल आणि V1 इथे आहे आणि ते V2 आहे तेव्हा हे असेच राहू द्या तर हे आणि हे एक V1V2 e jθ1 θ2 आहे हे हे लिहिलेले आहे आहे तिथे काय लिहिलेले आहे आहे आणि पुन्हा अँगल θ1 θ2 म्हणजेच हे V1 V2 cos θ1 θ2 j sin θ1 θ2 असे आहे तेव्हा आता इथे लिहिताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल तर AC मध्ये व्होल्टेज आणि करंट चे सर्व ऑपरेशन आणि कार्य करताना आपल्याला लक्षात ठेवावे लागेल की या फेजर क्वांटिटी आहेत म्हणून फक्त ते कॉम्प्लेक्स क्वांटिटी मध्ये एक्सप्रेस केल्यानंतरच अल्जेब्रिक मॅनिप्युलेशन शक्य आहे म्हणून जेव्हा कॅल्क्युलेशन कराल तेव्हा याबद्दल काळजी घ्या तर असे हे सर्व आहे आणि पुढचे आता उदाहरण खालील करंट वेव्ह फेजर म्हणून एड करा तर या केस मध्ये हे i1 5 sin ω t घेतले आहे आणि i2 10 sin ω t 60 o असे आहे आता जर हे ऍड केले तर i1 i2 5 sin ω t 10 sin ω t 60 o असे येईल तर इथे 5 sin ω t 10 sin ω t आहे ही टर्म तिथे एक्सप्लेन केलेली आहे तर ही टर्म अशी असेल तेव्हा सिंपलिफिकेशन केल्यानंतर आपल्याला हे 10 sin ω t 8 66 cos ω t असे मिळते आता आपण काय करणार आहे खरेतर हे 10 आणि 8 6 असे आहे तेव्हा √ 10 2 8 66 2 13 23 असे आपल्याला मिळते म्हणून या क्वांटिटीला 13 23 ने डिव्हाइड आणि मल्टिप्लाय करा तेव्हा हे असे केल्यावर आपल्याला 1013

23 असे मिळते म्हणजेच हे 10 आहे आणि आणि हे 8 6 आहे तर हे 13 210 α म्हणजेच cos α 1013 23 असे येईल येईल म्हणूनच हे cos असे लिहिले आहे तेव्हा मी इथे cos α 1013 23 असे लिहितो त्याचप्रमाणे इथे मी sin α 8 6613 23 असे लिहितो म्हणून हे इथे cos α ने रिप्लेस केले आहे आणि हे sin α ने रिप्लेस केले आहे आणि हे 13 23 ने मल्टिप्लाय केले आहे म्हणून हे sin a cos b cos a sin b असे आहे तेव्हा हे 13 23 sin ω t α आहे म्हणजेच 13 23 sin 40 9 o असे आहे कारण जर cos α 1013 9 o आहे म्हणून हे α 40 9 o आहे तर हा असा एक मार्ग आहे आता ही पिक व्हॅल्यू आहे आता जर ही पिक व्हॅल्यू असेल आणि जर ही RMS व्हॅल्यू आहे जेव्हा आपण हे करतो तेव्हा ही गोष्ट RMS व्हॅल्यू असते तर इथे हे i1 rms 5√ 2 एंपियर असे लिहितो ही RMS व्हॅल्यू आहे त्याच प्रमाणे या i2 साठी i2 rms 10√ 2 असे येईल हे मॅग्निट्युड आहे आणि हे एम्पियर मध्ये आहे तेव्हा हे 10√ 2 एम्पियरर हे 5√ 2 एम्पियर आहे आता या केसमध्ये हे sin ω t आहे म्हणजेच तिथे यासोबत कोणताही अँगल म्हणजेच मुळात हे ω t 0 o असे आहे म्हणजेच आपण हे i1 rms 5√ 2 अँगल 0 o असे लिहू शकतो आणि त्याचप्रमाणे इथे अँगल 60 o दिलेला आहे म्हणजेच हे i2 10√ 2 angle 60 o असे आहे म्हणजेच खरेतर हे i1 ला 60 o ने लीडिंग होत आहे कारण अँगल पॉझिटिव आहे तर हे असे सोडवलेले आहे जेव्हा असे सांगितलेले असते तेव्हा हे असे सोडवतात जर या sin टर्म सोबत कोणतीही ही टर्म असेल तर ही पिक व्हॅल्यू असते आणि म्हणून RMS व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला याला √ 2 ने डिव्हाइड करावे लागते कारण आपले नंतरचे सर्व कॅल्क्युलेशन हे RMS व्हॅल्यू वर आधारित असणार आहेत तेव्हा हा या केसमध्ये ही एक डायग्राम आहे म्हणून हे इथे 5√ 2 अँगल 0 असे आहे आणि म्हणूनच हे रेफरन्स म्हणून घेतले आहे आणि दुसरे हे 10√ 2 अँगल 60 0 आहे तेव्हा हे इथे मिळत आहे तर इथे RMS व्हॅल्यू घेतल्या आहेत आणि हा रिझल्टटन्ट आहे हे 13 23√ 2 असे आहे कारण इथे देखील हे 13 23√ 2 असे आहे ही RMS व्हॅल्यू आहे हे मॅग्निट्युड आहे आणि अँगल 40 9 o आहे तर खरोखर रिझल्टटन्ट करंट 40 9 o ने लेडींग होत आहे आणि मी सांगितले आहे की i2 10√ 2 angle 60 o असे आहे म्हणजेच खरेतर हे i1 ला 60 o ने लीडिंग होत आहे तेव्हा ही फेजर डायग्राम आहे तर यासाठी ही फेजर डायग्राम आहे आहे आता जर X एक्सिस वर प्रोजेक्शन घेतले तर हे रेफरन्स 5√ 2 येते खरेतर प्रत्येक ठिकाणी आणि हे √ 2 येणार आहे आणि म्हणून हे बाहेर घेतले आहे तर हे 10√ 2 cos 60 o आहे हे आणि हे एक x एक्सिस वर प्रोजेक्शन आहे म्हणजेच हे 5√ 2 आहे त्याचप्रमाणे y एक्सिस वर प्रोजेक्शन घेतले तर ते 10√ 2 येईल तेव्हा ही रेफरन्स आहे म्हणून हे y एक्सिस वर प्रोजेक्शन म्हणजेच हे 10 sin 60 असे होईल कारण हा अँगल y एक्सिस प्रोजेक्शन आहे आणि हे 10 sin 60 8 66√ 2 असे मिळते आता एडिशन केली जर हे रिझल्ट √ σx 2 √ y2 असे येईल म्हणून हे 1√ 2 आहे हे √ 10 2 8 66 2 13 23√ 2 असे मिळते तिथे जे काही 13 23√ 2 असे लिहिले आहे आणि α tan 1 σyσx असा मिळतो म्हणजेच α tan 1 8 9 o तेव्हा इथे जे काही मिळाले आहे ते म्हणजेच 13 9 o असे आहे आणि 13 23 ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे ही फेजर डायग्राम काढलेली आहे आणि म्हणून RMS व्हॅल्यू घेतलेली आहे आपण फेजर डायग्राम साठी RMS व्हॅल्यू घेणार आहोत मॅक्सिमम व्हॅल्यू नाही असे हे दोन्ही प्रकारे सोडवलेले आहे